कॉपीराइटः कॉपीराइटला भविष्यातील प्रती बनविण्याचा हक्क म्हणून वापरतात म्हणून जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीस पुढील प्रती बनविण्याचा हक्क असतो तेव्हा ते माध्यमांचे अस्तित्व गृहीत असते आपण विचार करू शकतो की नक्कल माध्यमांद्वारे केली जात असते किंवा आपण विचार करू शकतो की नक्कल माध्यमांद्वारे प्रसारित केली जात असते नक्कल करणे हा विशेष अधिकार आहे कॉपीराइट चा हक्क कार्या वर अवलंबून असतो जे बौद्धिक किंवा सर्जनशील प्रयत्नातून आलेले उत्पादन म्हणून परिभाषित केले गेले आहे कॉपीराइट म्हणजे काय कॉपीराइट हा एक अनन्य हक्क आहे जो कायद्याने दिलेला आहे जो कायद्याने मंजूर केलेला आहे हा हक्क इतर बौद्धिक मालमत्तेच्या हक्कांप्रमाणे विशिष्ट कालावधी पर्यन्त वाढवलेला असतो हा हक्क कालमापनाशी संबधित आहे म्हणजेच कॉपी राईट चा हक्क हा मर्यादित कालावधी सवांर्गत येतो ही संकल्पना आपल्या आगामी व्याख्यानांमध्ये दिसून येईल कॉपीराइट कोणाला असू शकेल कॉपीराइट लेखक संगीतकार कलाकार किंवा कलात्मक साहित्य नाट्यमय किंवा कोणत्याही प्रकारच्या सृजनशील कार्याच्या निर्मात्यांना मिळू शकतो जे लोक निर्माण करतात किंवा जे सृजनशील कार्य करतात ते कॉपीराइटचे मालक असू शकतात हा हक्क त्यांच्या सहाय्यकांला देखील प्राप्त होतो एखादा लेखक पुस्तक लिहितो आणि प्रकाशकाला देतो प्रकाशक कॉपीराइट मालक बनतो मूळ कार्याच्या प्रती मुद्रित करणे प्रकाशित करणे विकणे या गोष्टींचा हक्क त्यात असतो येथे आपण कार्य हा शब्द पहिला त्याचा अर्थ या कार्याला कुठले तरी माध्यम लागते एखादे काम हे माध्यम म्हणून समजले जाते प्रत ही आजून एका गोष्टीशी संबंधित आहे ती ही की कामाच्या तुम्ही प्रती तयार करू शकतात म्हणून कॉपीराइटची व्याप्ती समजून घेणे आवश्यक आहे की आपण अधिक प्रती बनवू शकता ही गोष्ट सृजनशील कामात टिकून आहे नक्कल बनविण्याचा हक्क साहित्यिक किंवा कलात्मक कामांमध्ये अस्तित्त्वात आहे तो चित्रपटांमध्ये ध्वनीसाठवण्याच्या कामात सुद्धा आहे जर साहित्यिक किंवा कलात्मक काम असेल तर कॉपी राईट द्वारे प्रती बनविण्याचा हक्क सांगितला आहे यात प्रसारणाच्या हक्काचा आणि प्रती विकण्याच्या हक्काचा उल्लेख आहे नक्कल तयार करणे म्हणजे शेवटचा हक्क नव्हे नक्कल ह्या मोठ्या प्रमाणात फायदा मिळवण्या साठी तयार केल्या जातात म्हणून एखाद्याला आपण वापरण्यासाठी परवानगी देऊन एखाद्या गोष्टीचे परवाना द्वारे किंवा विक्री द्वारे शोषण घडवून आणतो कॉपीराइट केलेल्या कार्याची विक्री केल्याने निर्मात्यास मोबदला मिळतो त्याचप्रमाणे कॉपीराइट केलेल्या कार्याचा परवाना देखील कॉपीराइट धारकास मिळकत किंवा मोबदला मिळवून देतो हाच आपला शोषण म्हणण्याचा अर्थ आहे कायद्या द्वारे नक्कल करण्याचा हक्क मंजूर करण्याचे मूलभूत कारण म्हणजे मालकांना त्यांच्या कार्याचा फायदा घेण्याची परवानगी देणे हा असतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जेव्हा एखादे पुस्तक प्रकाशित करते तेव्हा त्या पुस्तकावर कॉपी राईटचा हक्क सांगण्या साठी त्या पुस्तकांवर एक लहानशी सूचना दिली जाते त्या साठी पुस्तकावर फक्त वर्तुळात एक लहान सी काढायचा असतो आणि त्या नंतर लगेच पुस्तक प्रकाशित केल्याचे वर्ष नोंदवायचे असते आपण यालाच कॉपीराइट सूचना म्हणतो अशी सूचना आपल्याला जवळजवळ प्रत्येक पुस्तकात सापडेल एकतर आपण कॉपीराइट मालक म्हणून लेखकाचे नाव पाहू किंवा प्रकाशकाचे नाव कॉपीराइट मालक म्हणून दिसते म्हणून जेव्हा प्रकाशक हा कॉपीराइट मालक असतो तेव्हा लक्षात येते की लेखकाने पुस्तक लिहिले आहे आणि त्याने प्रकाशकाकडे कॉपीराइट नियुक्त केले आहेत असे देखील असते नोकरीत असलेल्या लोकांच्या समूहाने ते पुस्तक लिहिले आणि प्रकाशकास कॉपी राईट दिलेत तशी सूचना पुस्तकांवर दिली जाते कॉपीराइट हा आपण तयार करू शकता असा आयपी चा सर्वात सोपा प्रकार आहे आम्ही नमूद केले आहे की कोणत्याही साहित्यिक कामात कॉपीराइट अस्तित्त्वात असतो साहित्यिक कार्यामध्ये सर्वात जास्त विक्री झालेले पुस्तक असते तसेच आपण आपल्या मित्राला किंवा आपल्या सोबत काम करणाऱ्या व्येक्तीला लिहीलेले पत्र किंवा पाठविलेला ईमेल असतो या सर्वांचा समावेश कॉपी राईट मध्ये होतो मी लिहिलेले कोणतेही कार्य हे साहित्यिक कार्य असू शकते आणि साहित्यिक कार्य म्हणून वापरले जाते जे आपण नुकतेच नमूद केले आहे साहित्य कृती निर्माण करणे हे काम आपण तयार करू शकणाऱ्या गोष्टी मधले सर्वात सोपे काम आहे जवळजवळ प्रत्येक साक्षर व्यक्ती साहित्यिक रचना करू शकतो कॉपी राईट देण्यासाठी गुणवत्तेचा विचार केला जात नाही साहित्यिक काम हे असे काम नसते ज्यात आपल्याला काही मूल्य आढळून येईल कॉपी राईट हे कुठल्याही साहित्यिक कामाचे मूल्य पाहत नसते ते निर्माण केले आहे म्हणजे ते मूळ आहे असे मानले जाते ते काम एखाद्या लेखकाला जोडले जाते आणि ते साहित्यिक काम आहे असे मानले जाते म्हणूनच एखादा संदेश किंवा ई मेल जो तुम्ही तुमच्या मित्रला पाठवतात ते साहित्यिक काम मानले जाते साहित्यिक काम हे बौद्धिक संपदेतील सर्वात सोपे असे काम मानले जाते साहित्यिक काम आपण बसून स्वतःच तयार करू शकता म्हणून तयार करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया नसते कोणताही साक्षर व्यक्ती काही ओळी लिहितो आणि तो कॉपीराइटसाठी एक संभाव्य विषय असू शकतो मालकी घेणे तसे सोप्पे असते त्यात फक्त पुस्तकावर कॉपी राईट ची सूचना देणे आवश्यक असते व्यापार चिन्हा सारखे यात कार्यालयात अर्ज दाखल करण्याची गरज नसते कॉपी राईट ही अशी एक गोष्ट आहे जी निर्मात्याला लगेच प्राप्त होते मालकी दर्शविण्यासाठी त्याला काहीही किंमत मोजावी लागत नाही जो लेखक पुस्तक सोबत कॉपी राईट सूचना देत असतो तो कॉपी राईट चा अधिकार प्राप्त करण्या साठी पात्र असतो हा हक्क का अस्तित्त्वात आहे आम्ही नुकतेच नमूद केलेले आहे की हे हक्क कामाचा वापर करण्यासाठी लेखकांच्या आणि निर्मात्यांच्या रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या कामाचे व्यावसायिक फायदे करण्यासाठी पैसे कमविण्याकरिता अस्तित्त्वात आहेत जर हा हक्क अस्तित्त्वात असेल तर काय होते उदारणार्थ एखाद्या लेखिकेने तिचे पुस्तक लिहिले आणि पुस्तक बाजारात इतरांनी कॉपी केले याचा अर्थ तिच्या कॉपी राईट हक्काचे उल्लंघन झाले असे मानले जाईल कॉपीराइटचे उल्लंघन म्हणजे परवानगीशिवाय वापर म्हणून समाजाला जातो कोणीतरी निर्माण केलेल्या पुस्तकातून एक नाटक बनवले जाऊ शकते त्या पुस्तकाच्या प्रती तयार केल्या जाऊ शकतात त्या पुस्तकाचे भाषांतर केले जाऊ शकते ते पुस्तक विकले जाऊ शकते कॉपी राईट झालेल्या कामाबाबतीत अशी कोणतीही कृती मालकाच्या परवानगीशिवाय केली तर त्यास कॉपी राईट चे उल्लंघन मानले जाते उल्लंघन करणार्यास न्यायालयीन आदेश प्राप्त होतो आणि उल्लंघन क्रियेला थांबवले जाते किंवा उल्लंघन केल्याने झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात नुकसान भरपाईचे देण्याचे आदेश दिले जातात कॉपीराइट अपवाद आणि मर्यादेशिवाय नाहीत कॉपीराइटच्या वापरास काही अपवाद आणि मर्यादा आहेत वाजवी वापर किंवा वाजवी व्यवहार म्हणजे असा एक अपवाद आहे जो इतर लोकांना कॉपीराइट केलेले काम वापरण्याची परवानगी देतो उदाहरणार्थ जर एखाद्या व्येक्तीने कॉपीराईट झालेले पुस्तक विकत घेतले आणि जर त्याला त्यातील काही परिच्छेद नक्कल करावयाचे असतील तर अपवादात्मक परिस्थितीत त्याला ते करण्याची मुभा असते कायदा आपल्याला काही पृष्ठे नक्कल करण्याची परवानगी देतो परंतु तसे तुम्ही फक्त मोजक्या पृष्ठांसाठी करू शकतात आणि ते ही वैयत्तिक काम साठी विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या किंवा शिक्षणाच्या उद्देशाने असे करण्याची परवानगी असते ग्रंथालय जे पुस्तक वाचण्या साठी देत असते त्यात कॉपीराइटचे पालन केले जाते ग्रंथालयाचे सदस्य असे पुस्तक घेतात त्यांना तसे करण्याची अनुमती असते वाजवी वापर किंवा वाजवी व्यवहार याच्या कडे कॉपीराइट चा अपवाद म्हणून पाहिले जाते मूळ कार्यात कॉपीराइट लागू असते कॉपीराइटमध्ये मौलिकता आवश्यक आहे यात साहित्यिक नाट्यमय वाद्य किंवा कलात्मक कार्यायांचा समावेश होतो परंतु ध्वनीमुद्रण प्रसारित करताना मौलिकपणा आवश्यक नसतो आपण पहिले की कॉपी राईट असे विकसित झाले मात्र ही मौलिकता पेटंट कायद्या पेक्षा भिन्न आहे पेटंट कायद्यात मौलिकता हा शब्द वापरत नाहीत पेटंट मध्ये नाविन्यता हा शब्द प्रयोग केला जातो म्हणजेच पेटंट मध्ये अगोदर नमूद केलेल्या गोष्टी नसाव्यात हे अपेक्षित असते कॉपीराइट कायद्यात मौलिकता ही लेखकापासून निर्माण झाली या अर्थाने अद्वितीय आहे आणि या संदर्भात वापरली जाते हे सर्व सिद्ध करण्या ची गरज असते जर कामाला मौलिक मानावयाचे असेल तर ते लेखकाच्या सृजनशीलते तुन आले पाहिजे यात दोन गोष्टी आहेत एक म्हणजे ते कार्य लेखकाची निर्मिती असते ते कार्य लेखक किंवा लेखिकेच्या बौद्धिक क्षमतेतून येत असते कुठली ही संस्था किंवा कार्यलय कॉपी राईट मंजूर करण्यासाठी मौलिकतेची मागणी करत नाही एखादी गोष्ट तयार केल्या नंतर कॉपी राईटचा हक्क मिळत असतो आणि हक्काचे उल्लंघन झाल्यास मौलिकतेवरील प्रश्न उत्तभवतो मौलिकता हा कॉपीराईट निश्चित करण्याच्या बाबतीत मुद्दा नाही उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांवर कॉपीराइट आहे त्याचप्रमाणे शाळेच्या मुलाने लिहिलेल्या कवितेला समान कॉपी राईट चे संरक्षण असते म्हणून एखाद्या वस्तूच्या गुणवत्तेवर कॉपी राईट चे हक्क अवलंबून नसतात मग आम्ही एक अयोग्य परिस्थिती निर्माण करू जिथे न्यायालय आणि न्यायाधीश कलात्मक कार्याचे समीक्षक म्हणून काम करतील अशा अर्थाने की त्यांना आता कलात्मक कार्याच्या गुणवत्तेचा न्याय करण्याचा हक्क दिला जाईल या गोष्टीचे आपण आभारी असलो की न्यायालय फक्त हि वस्तुस्थिती पाहते की कॉपीराईट चे उल्लंघन झाले आहे की नाही जेंव्हा न्यायालय कॉपीराईट बाबतचे खटले अभ्यासत असते तेंव्हा कार्याची गुणवत्ता पाहत नाही नुकतेच उल्लेख केल्याप्रमाणे मौलिकपणाची आवश्यकता ध्वनी मुद्रणाच्या प्रसारणात नसते यास पुनर्निर्मिती कामे म्हणतात कारण ध्वनी मुद्रणाचे प्रसारण आधीपासून अस्तित्त्वात असलेल्या साहित्यिकनाट्यमय वाद्य किंवा कलात्मक कामे असलेल्या इतर कामांमधून येऊ शकते म्हणून त्यांना पुनर्निर्मिती काम मानली जातात पुनर्निर्मिती कामे मौलिक असणे आवश्यक नाही जेव्हा एखादे प्रसारण केले जाते तेव्हा प्रत्येक प्रसारणावर स्वतंत्र कॉपीराइट असतो उदाहरणादाखल एखाद्या कॉपीराइट कार्यक्रमाचे जिवंत प्रक्षेपणात केले जात असेल आणि दुसर्याच दिवशी त्याचे पुन्हा प्रक्षेपण होते असेल तर त्या दुसऱ्या दिवशी च्या प्रेक्षेपणाला दुसरा कॉपी राईट असतो दुसऱ्या पद्धतीने सांगायचे असेल तर समाज एखाद्या पुस्तकाच्या १७ आवृत्या झाल्या असतील तर त्या पुस्तकाचे १७ कॉपीराईट हक्क असतात चित्रपट हे मूळ काम समजले जाते जरी त्यात ध्वनी मुद्रण आणि काही प्रकारचे प्रसारण समाविष्ट असले तरीही कॉपीराइट कायद्याच्या उत्क्रांतीच्या काळात काही कामांना मौलिक कामे म्हणून मान्यता मिळाली कॉपीराइटची व्याप्ती केवळ साहित्यकृतींच्या नक्कल पुरती मर्यादित न राहता अनुवादापर्यंत विस्तारली जाऊ शकते तसेच सार्वजनिक सादरीकरणात पर्यंत देखील जाते यात कॉपी राईट केलेल्या नाटकाचा समावेश होतो नाटक जसे ही सर्वांसाठी खुले केले जाते तेंव्हा त्याच्या ही समावेश कॉपी राईट मध्ये केला जातो त्यात तांत्रिक प्रगती देखील समाविष्ट होते एखाद्या मंचावर होणारे नाटक प्रसारित करणे किंवा संगणकावर साहित्यिक कार्याबद्दल माहिती संग्रहित करणे इलेक्ट्रॉनिक प्रक्षेपण करणेसांकेतिक स्थळावर एखाद्या कार्यक्रमात सूत्र संचालन करणे या सर्व गोष्टी विद्यमान कार्याच्या तांत्रिक प्रगती म्हणून मानल्या जातात ज्यांचा कॉपीराइटमध्ये समावेश केला जातो कलात्मक निर्मितीच्या बाबतीत एकाच वेळी मिळणारे हक्क असू शकतात पेटंट कायद्याच्या संदर्भात हे नमूद केले होते की जर दोन लोक एकाच वेळी शोध लावतील तर ज्याने पहिल्यांदा निर्माण केले त्या व्यक्ती हक्क देऊन वाद मिळवला जाऊ शकतो जो व्येक्ती मूळ गोष्ट शोधेल आणि तो शोध पहिल्यांदा घेऊन पेटंट कार्यालयात येईल त्याला हक्क देऊन वाद मिटवला जाऊ शकतो शोध कुणी प्रथम लावला याचा विचार नकरता तो पेटंट कार्यालयात कुणी प्रथम आणलं त्याला तो हक्क दिला जातो जो पेटंट कार्यालयात प्रथम जातो त्याला शोधाचे हक्क दिले जातात म्हणूनच पेटंट कायद्यात प्राधान्य कसे ठरविले जाते याचा अर्थ असा की जर दोन लोक एकाच वेळी शोध घेऊन आले तर त्या दिवशी ज्याने पेटंट कार्यालयात प्रथम प्रवेश केला त्या व्यक्तीला शोधावर मालकी मिळते कॉपीराइट बाबतीत थोडे वेगळे आहे एकाचवेळी निर्मिती असू शकते आणि समान कामांवर एकाच वेळी हक्क असू शकतात उदाहरणार्थ दोन छायाचित्रकार एकाच वेळी चंद्राचे फोटो काढतात आणि त्यांची छायाचित्रे जवळजवळ एकसारखी दिसतात कारण ती समान उपकरणे वापरतात आणि आपण असेही समजू या की त्यांनी ते छायाचित्र त्याच ठिकाणी आणि त्याचवेळी एकमेकांना न ओळखता घेतलेले आहेत कॉपीराइट कायद्यानुसार त्यांच्या दोघांच्या कामावर दोन कॉपीराइट्स असतील कुणालाही पहिला हक्क देण्यात येणार नाही कायद्या नुसार दोघं काम एकाच वेळ ची निर्मिती मानले जातात पेटंट कायद्या प्रमाणे कॉपी राईट कायद्यात सृजनशील कामाबद्दल प्राधान्य ही गोष्ट नाही कॉपीराइट नोंदणी करण्याची गरज नसल्यामुळे फक्त एक कॉपीराइट सूचना तयार करुन किंवा जगाला सूचित करण्यासाठी कॉपीराइट सूचना देऊन तो हक्क प्राप्त होत असतो हक्काच्या निर्मितीसंदर्भात पुन्हा पेटंट कायद्या प्रमाणे नोंदणीचा मुद्दा कॉपी राईट मध्ये अडचणी चा ठरत नाही कॉपी राईट कायद्या नुसार एकाचवेळी निर्मिती असू शकते आणि समान निर्मिती वर एकाचवेळी अधिकार असू शकतात कॉपीराइटची व्याप्ती केवळ विचारांच्या अभिव्यक्तींचे संरक्षण करते कॉपीराइट कल्पनांचे संरक्षण करत नाही हे समजण्यासाठी हे एक मूलभूत तत्व आहे याला समायोजित कायद्या मधील विभाजन असे म्हणतात ह्या वरून आपल्याला असे दिसते की कल्पना असतात कॉपी राईट मुळे फक्त कल्पनांचे संरक्षण होत असते हे चांगली गोष्ट आहे जर तुम्ही कादंबरी च्या विविध प्रकार कडे पहिले जसे खुनाच्या रहस्य कथा तर तुम्हाला असे आढळून येईल की सर्व खुनाच्या रहस्य कथनात सारखीच गोष्ट असते एक घटना घडते त्या बाबत शंका असते की कुठल्या पत्राने ते केले असावे वेगवेगळे सुगावे असतात जे चुकीच्या दिशेने घेऊन जातात शेवटी ज्याच्या वर कमी शंका असते तो व्यक्ती गुन्हेगार ठरतो माझा म्हणण्याचा अर्थ हा आहे की सर्व खुनाच्या रहस्य कथा साचेबद्ध असतात अगाथा क्रिस्टीने खुनाच्या अनेक रहस्य कथा लिहिलेल्या आहेत जरी तिचे सर्व लिखाण एकाच साहित्य प्रकारात येत असले तरी त्यात भिन्नता आहे जर कॉपी राईट द्व्यारे फक्त कल्पनांचे संरक्षण असले असते तर मग तिच्या फक्त पहिल्या खुनाच्या गूढ कथेला संरक्षण राहिले असते कारण खुनाचा छडा लावण्याची कल्पना संरक्षित असती आणि मग नंतर लिहिल्या गेलेल्या तश्याच प्रकारच्या कथेला कॉपी राईट चे कवच नसते कायदा कल्पनांना संरक्षण देत नाही तर त्याऐवजी कल्पनांच्या प्रकटीकरणाला संरक्षण मिळते याचा अर्थ असा आहे खुनाच्या गूढ कथा या साहित्य प्रकारात तुम्हाला खूप साऱ्या लेखकांनी लिहिलेले दिसेल त्यात विविध स्थळ विविध पात्र विविध कथानक आणि खुनाचे रहस्य उकलण्याचे विविध मार्ग असू शकतील या वरून असे दिसते कि हा हक्क कल्पनांच्या बाबतीत नसतो तर तो कल्पना व्यक्त करण्याच्या पद्धती वर असतो अभिव्यक्तीच्या संरक्षणा मध्ये ही काही तोटे आहेत कल्पनांच्या संरक्षणामध्ये नाहीत कुणीतरी प्रश्न मंजुषा स्पर्धेची कल्पना आणेल आणि प्रश्न मंजुषा दूरदर्शन वर दाखविली जाईल एखादा लेखक त्या सर्व गोष्टीची माहिती घेईल जसे प्रश्न मंजुषा कश्या प्रकारे राबवावी सहभागी लोक पुढच्या पातळीवर कसे जातील त्यांना पर्याय कसे द्यायचे त्यांनी कसे उत्तर दयावे ह्या सर्व गोष्टी तो लेखक विकसित करेल ही गोष्ट अजून कल्पनेच्या स्वरूपात आहे त्यातून आजून काहीही उत्पादन झालेले नाही कुणालातरी प्रश्न मंजुषा घ्यावी लागेल टीव्ही चॅनेलवरून प्रसारित करावे लागेल ज्यायोगे जनता भाग घेऊ शकेल आणि त्याचे रूपांतरण एखाद्या कार्यक्रमात होईल कारण कॉपीराइट कल्पनांचे रक्षण करीत नाही कायदा केवळ कल्पनांच्या प्रकटीकरणाचे संरक्षण करतो कालावधी आणि विषय कॉपीराइटची मुदत मर्यादित असते कॉपीराइट लेखकाचे आयुष्य आणि अधिक चे ६० वर्षांपर्यंत कॉपी राईट हक्क असतो भारतात कॉपीराइटचा मालक निर्माता असतो किंवा काही प्रकरणांमध्ये तो मालक असू शकतो जर निर्मिती करणारा हा कर्मचारी असेल आणि कॉपीराइट केलेल्या कार्याचा भाग नोकरीच्या अटींचा भाग असेल तर कॉपी राईट चा हक्क मालक कडे जाईल आता कॉपीराइट्स नियुक्त करणे हा हक्क देण्याचा विषय असू शकतो मृत्यूपत्र द्वारे त्याच्या वारसास कॉपी राईट चा हक्क मिळू शकतो परवाना हस्तांतरचे काम व्यक्ती जिवंत असताना सुद्धा केले जाऊ शकते कॉपीराइटमध्ये काही हक्क अधिकार देखील आहेत आम्ही नमूद करतो की कॉपीराईट करणे म्हणजे इतरांना नक्कल करण्या पासून थांबवणे इतरांना कॉपीराइट केलेल्या कामांचे प्रसारण किंवा विक्री करण्यापासून रोखण्याचा हक्क आहे कॉपी राईट मध्ये काही नैतिक हक्क सुद्धा अस्तित्वात आहेत लेखक म्हणून ओळखले जाण्याचा हक्क हा एक हक्क आहे आणि त्याचबरोबर कामाला अपमानजनक वागणूक देण्या वर आक्षेप घेण्याचा हक्क लेखकाला आहे पेटंट कायद्याचा शोधकर्ता म्हणून त्याचे नाव उल्लेख करण्याचा हक्क असतो जर एखाद्या व्यक्तीने शोध लावला तर त्याला शोध कर्ता म्हणून उल्लेख करण्या चा हक्क आहे जरी त्याच्या कडे कॉपीराईट चे हक्क नसले तरी तो हा अविष्कार एक कर्मचारी म्हणून तयार करतो तो शोधाचा मालक नाही किंवा त्याने शोध तयार केला आणि दुसर्या व्यक्तीला हा शोध नियुक्त केला की तो मालक होण्यापासून वंचित झाला जरी त्याला मालक म्हणून घेण्याचा हक्क नसला तरी त्याला शोधकर्ता म्हणून उल्लेख करण्याचा हक्क आहे त्याचप्रमाणे ज्यांनी काम तयार केले आहे त्या लेखकांना कॉपीराइट हक्क नसला तरीही लेखक म्हणून ओळखण्याचा हक्क आहे दुसर्या शब्दांत कॉपीराइट दुसर्या व्यक्तीकडे हस्तांतराच्या स्वरूपात अस्तित्वात असतो ते कार्य दुसऱ्या व्यक्तीस भाड्याने दिले जाऊ शकते तरी सुद्धा आपण लेखकांच्या नावाचा उल्लेख करू शकतो किंवा लेखकास ओळखले जाण्याचा हक्क असावा कॉपीराइट केलेल्या कार्याची अपमानजनक हाताळणी झाल्यास काय होईल पारंपारिकरित्या मानहानिच्या कायद्याद्व्यारे हा मुद्दा हाताडाला जाईल कायद्यात अशी सुविधा आहे की तुम्ही मानहानीचा दावा करू शकतात परंतु कॉपी राईट मध्ये नैतिक हक्काचा समावेश असल्या मुळे कॉपी राईट द्व्यारे नैतिक हक्काचे उल्लंघन म्हणून मान हानी चा दावा करता येतो तसेच कॉपीराइटचा विषय बौद्धिक गुणवत्तेवर आधारित नाही बिले दूरसंचार निर्देशिका कच्या माहितीचा साठा या गोष्टींवर कॉपीराइट असू शकतो तथापि कॉपीराइट केलेल्या कार्याचे गुंतवणूक मूल्य म्हणून ओळखले जाते कारण या कामांच्या निर्मिती मध्ये वेळ आणि सामग्रीची गुंतवणूक असते मूल्य असलेल्या गोष्टी कॉपीराईट द्व्यारे सुरक्षित करणे अपेक्षित असते मूल्य ही गुंतवणूक म्हणून मानली जाते आपण अगोदरच असे नमूद केले आहे कि सृजनशील कामात गुंतवणुकीचा फायदा होत असतो गुंतवणुकी द्वारे अमूर्त गोष्टीची निर्मिती केली जाते